या विशिष्ट मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे आधीच्या मॉड्यूल्समध्ये आपण काय पाहिले SU 8 वेल मध्ये इंटर डिजिटेटेड इलेक्ट्रोड कसा बनवायचा आणि गॅस सेन्सर कसा बनवायचा ते आम्ही पाहिले दोन्ही प्रकरणांमध्ये कल्पना अशी होती की आपल्याला मायक्रो फॅब्रिकेशन प्रोसेस काय आहे हे समजते जर तुम्ही दोन्ही उपकरणांमध्ये हे लक्षात घेतले असेल की सुरुवातीचे वेफर सिलिकॉन होते आणि त्या सिलिकॉन वेफरवर आम्ही सिलिकॉन डायऑक्साइड वाढवले हा सिलिकॉन डायऑक्साइड वाढवण्यासाठी कोणती प्रक्रिया आहे किंवा कोणती उपकरणे वापरली जातात आणि जेव्हा आपण MOSFET बनवणार आहोत तेव्हा सिलिकॉन डायऑक्साइड प्रत्यक्षात वापरला जातो का दुसरा प्रश्न असा आहे की जर सिलिकॉन डायऑक्साइड वापरला असेल तर MOSFET चा कोणता भाग आपण सिलिकॉन डायऑक्साइड वापरू शकतो सिलिकॉन डायऑक्साइड वाढवण्यासाठी कोणते तंत्र वापरले जाते हे समजून घेतले पाहिजे जेव्हा तुम्ही प्रोसेस च्या प्रवाहाबद्दल बोलता तेव्हा मी तुम्हाला काही अटी समजून घेण्यास आणि लक्षात ठेवण्यास सांगितले होते एक तुमच्याकडे सब्सट्रेट आहे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सब्सट्रेट्स पाहिले आहेत आणखी एक म्हणजे आपण सिलिकॉन डायऑक्साइड वाढवत आहोत दुसरा एक धातू डिपॉझिट करत आहे दुसरा फोटोरेसिस्टला फिरवत आहे आणि नंतर फोटोरेसिस्ट डेव्हलप करत आहे UV एक्सपोजर आहे नंतर धातूचे कोरीव काम होते आणि शेवटी फोटोरेसिस्टचे ट्रिपिंग होते These are the few terms that we have to remember because these is actual technical terms used when you understand micro fabrication Having said that let us see what we are going to do today या काही अटी आहेत ज्या आम्हाला लक्षात ठेवल्या पाहिजेत कारण जेव्हा तुम्हाला मायक्रो फॅब्रिकेशन समजते तेव्हा या वास्तविक तांत्रिक संज्ञा वापरल्या जातात असे म्हटल्यावर आज आपण काय करणार आहोत ते पाहू आज आपण थर्मल ऑक्सिडेशन प्रक्रियेबद्दल जाणून घेणार आहोत जर तुम्ही स्क्रीनवर परत आलात आणि जर तुम्ही या गोष्टीवर लक्ष केंद्रित केले की आतापर्यंत आमच्याकडे 2 उपकरणे आहेत एक SU 8 वेल तील इंटर डिजिटेटेड इलेक्ट्रोड आहे आपण पाहतो की तेथे सिलिकॉन सब्सट्रेट आहे आणि सिलिकॉन डायऑक्साइड आहे हे SU 8 आहे हे पहिले उपकरण आहे ज्याचा क्रमांक 1 आहे दुसरे उपकरण म्हणजे मायक्रो हीटर असलेले सेन्सर ज्यावर एक इन्सुलेटर होता ज्यावर इंटर डिजिटेटेड इलेक्ट्रोड होते ज्यावर फिल्म सेन्सिंग होते स्लाइडचा संदर्भ घ्या हे तुमचे इंटर डिजिटेटेड इलेक्ट्रोड्स मायक्रो हीटर सिलिकॉन सिलिकॉन डायऑक्साइड आहे आणि हे डायफ्राम आहे हा बायो सेन्सर आहे हा MEMS आधारित सेन्सर आहे कारण आम्ही हे क्षेत्र येथे कोरले आहे जेव्हा आपण इतके एच करतो तेव्हा आपण मशीनिंग करतो जर तुम्ही वर्कशॉपमध्ये गेलात आणि जर तुम्हाला धातूपासून इतके साहित्य काढायचे असेल जे येथे दाखवले आहे तर आम्हाला तो भाग मशीन लावावा लागेल येथे आपण मायक्रो स्केलवर मशीनिंग करतो म्हणून त्याला मायक्रो मशीनिंग असेही म्हणतात मी इथे मांडणारा मुद्दा असा आहे की दोन्ही प्रकरणांमध्ये एक गोष्ट जी आपण पाहिली ती म्हणजे सिलिकॉन डायऑक्साइड जी सब्सट्रेटवर उगवली जाते सब्सट्रेट सिलिकॉन आहे आता आपण सिलिकॉन डायऑक्साइड कसे वाढवू शकतो हे आपण पाहतो आता तुम्ही पाहता की आम्ही इंटिग्रेटेड सर्किट्स समजून घेण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत आणि आम्ही MOSFET कसे बनवू शकतो मग आपण op amp वर जाऊ आणि नंतर आपण त्यांचे ऍप्लिकेशन्स पाहू ऑपरेशनल अॅम्प्लिफायर्सचे वेगवेगळे ऍप्लिकेशन दाखवण्यासाठी तुमच्यासाठी माझ्याकडे बरेच प्रयोग आहेत मी तुम्हाला MOSFET एक op amp कसे दिसते आणि op amp चा वापर प्रत्यक्षात दाखवण्यासाठी कोणत्या प्रकारची उपकरणे आवश्यक आहेत हे देखील दाखवीन मग ते ऑसिलेटर असो किंवा मल्टी व्हायब्रेटर ऑफसेट इनपुट व्होल्टेज इनपुट बायस करंट इनपुट ऑफसेट करंट इत्यादी ऑप एम्पच्या वैशिष्ट्यांबद्दल देखील आम्ही चर्चा करू आम्ही व्हर्च्युअल ग्राउंड संकल्पना समजून घेऊ आणि इन्व्हर्टिंग अॅम्प्लिफायर नॉन इनव्हर्टिंग अॅम्प्लिफायर आणि फिल्टर्स कसे वापरता येतील याबद्दल देखील बोलू फिल्टरचे अनेक प्रकार आहेत लो पास फिल्टर हाय पास फिल्टर बँड पास फिल्टर बँड रिजेक्ट फिल्टर जे मी तुम्हाला दाखवत असलेल्या प्रयोगाचा एक भाग म्हणून माझ्याकडे आहे हे आपल्याला इंटिग्रेटेड सर्किट्सचे ज्ञान कसे लागू करू शकतो MOSFETs आणि op amps हे प्रत्यक्ष प्रकारच्या सर्किट्समध्ये कसे लागू करू शकतो आणि आपण खरोखर सर्किट्स कसे डिझाइन करू शकता आणि आपण सर्किट कसे तपासू शकता हे समजून घेण्यास मदत करेल हा प्रयोग मालिकेचा भाग असेल जो या विशिष्ट अभ्यासक्रमाचा एक भाग आहे जिथे तुम्ही केवळ MOSFET बनवण्याच्या प्रक्रियेच्या प्रवाहाची मूलभूत माहितीच शिकणार नाही तर op amps आणि त्याचा ऍप्लिकेशन्स देखील समजून घ्याल या विशिष्ट व्याख्यानाकडे परत येताना आपण थर्मल ऑक्सिडेशन कडे लक्ष देऊ पुढील 2 लेक्चर्समध्ये आम्ही फॅब्रिकेशन भागावर अधिक लक्ष केंद्रित करणार आहोत आणि आणखी 2 लेक्चर्सच्या शेवटी तुम्ही MOSFET कसे बनवू शकता किंवा किमान MOSFET बनवण्याच्या प्रक्रियेचा प्रवाह कसा काढू शकता हे समजून घेण्यास सक्षम असाल तर आपण कोणत्या प्रकारचे थर्मल ऑक्सिडेशन करू शकतो ते येथे पाहू पहिली गोष्ट जी आपण पाहतो ती म्हणजे IC उद्योगात इंटिग्रेटेड सर्किट उद्योग इंटिग्रेटेड सर्किट इंडस्ट्री मध्ये आम्हाला आढळले की ऑक्साईडच्या जाडीवर अवलंबून तुमचे वेगवेगळे ऍप्लिकेशन आहेत तुम्ही स्क्रीन पाहिल्यास तुम्हाला दिसेल की तुम्हाला थर्मल ऑक्सिडेशन किंवा SiO2 वापरायचे असल्यास तुमची जाडी सुमारे 1 मायक्रॉन असल्यास तुम्ही ते थर्मल ऑक्साईड म्हणून किंवा भरलेल्या ऑक्साइड म्हणून वापरू शकता जर जाडी सुमारे 0 1 मायक्रोमीटर असेल तर तुम्ही मास्किंग ऑक्साईडम्हणून वापरू शकता आम्ही फॅब्रिकेशनमध्ये मास्किंगचे उदाहरण पाहिले आहे की जेव्हा आम्हाला मागच्या बाजूने वेफर एच करायचे असते तेव्हा आम्हाला सिलिकॉन डायऑक्साइड वाढवावे लागते आणि नंतर एक विंडो तयार केली जाते आम्ही मागील बाजूस तयार केलेली खिडकी अशी आहे आणि नंतर आम्ही वेट किंवा ड्राय एचिंग वापरून एच करू शकतो हे मी तुम्हाला शेवटच्या वर्गात सांगितले होते जेव्हा तुम्ही सिलिकॉन एचिंग करता तेव्हा या विशिष्ट थराला किंवा त्याखालील सिलिकॉनला काहीही होत नाही याखालील सिलिकॉन SiO2 आहे आणि नंतर उर्वरित सेन्सर येथे आहे टॉप वर जेव्हा आपण वेट किंवा ड्राय एचिंग करतो तेव्हा सिलिकॉन एच केले जाईल जर ते ड्राय एचिंग असेल तर आपल्याकडे काहीतरी समान रचना असेल जर ते वेट एचिंग असेल तर आम्हाला एक डायाफ्राम मिळेल जो यासारखा दिसतो तुम्ही ओले नक्षी वापरत असताना हा कोन 54 7 अंश आहे मुद्दा असा आहे की जर आपण SiO2 वापरला तर येथे या सिलिकॉनवर परिणाम होतो म्हणजेच ते कोरले जात नाही तुम्ही येथे SiO2 वापरल्यास येथील सिलिकॉनला नक्षी मिळत नाही याचा अर्थ हा सिलिकॉन डायऑक्साइड ऑक्साईडचे संरक्षण म्हणून कार्य करतो तो या थराला एच पासून वाचवू शकतो ऑक्साईडचा उद्देश हाच असू शकतो दुसरा मार्ग म्हणजे जेव्हा तुम्ही डिफ्यूजन लेयर तयार करू इच्छिता NNP प्रकारातील डिफ्यूजन मध्ये हे N प्रकारचे वेफर आहे आणि तुम्हाला स्त्रोत आणि निचरा साठी P प्रकार तयार करायचा आहे जर तुम्हाला आठवत असेल तर MOSFET साठी सोर्स आणि ड्रेन डोपेंट्सचे बनलेले आहेत आपण सोर्स आणि ड्रेन कसे तयार कराल या प्रकरणात सोर्स आणि ड्रेन तयार करण्यासाठी आपल्याकडे एन टाइप Si च्या वर आणि खाली ऑक्साईड असेल आणि नंतर आपण विंडो उघडू याचा अर्थ आपण फोटोलिथोग्राफी तंत्र वापरून ऑक्साईड काढून टाकू स्पिन कोटिंग प्री बेकिंग मास्कसह उघड करणे मास्क अनलोड करणे डेव्हलप करणे बेकिंगनंतर आणि नंतर सिलिकॉन डायऑक्साइड कोरणे सिलिकॉन डायऑक्साइड कोरण्यासाठी आम्ही BHF म्हणजेच बफर केलेले हायड्रोफ्लोरिक ऍसिड वापरतो हे आम्ल आहे जे आपण सिलिकॉन डायऑक्साइड कोरण्यासाठी वापरू शकतो तर मुद्दा असा आहे की जर माझ्याकडे SiO2 असेल आणि जर मला सोर्स आणि ड्रेन प्रदेशात आयन इम्प्लांट करायचा असेल किंवा मी आयन इम्प्लांट करू इच्छित असाल तर मी आयन इम्प्लांटेशन याप्रमाणे किंवा डिफ्युजन करेन ऑक्साईडद्वारे संरक्षित केलेले हे क्षेत्र विखुरले जाणार नाही कारण डोपंट या सिलिकॉन डायऑक्साइडमध्ये प्रवेश करू शकत नाही किंवा सिलिकॉन डायऑक्साइड सिलिकॉनचे विसर्जन होण्यापासून संरक्षण करेल कारण ते मास्क म्हणून काम करेल तर मी तुम्हाला २ मार्ग दाखवले आहेत एक सेन्सरमध्ये मास्क म्हणून आपण सिलिकॉन डायऑक्साइड वापरू शकतो आता हा एक सिलिकॉन डायऑक्साइड आहे जो आपण P किंवा N प्रकार स्त्रोत किंवा ड्रेनच्या डोपिंग दरम्यान मास्क वापरू शकता म्हणूनच जर SiO2 0 1 मायक्रॉनच्या आसपास असेल तर ते मास्किंग ऑक्साईड म्हणून देखील काम करू शकते तर सिलिकॉन डायऑक्साइड फील्ड ऑक्साइडची पहिली भूमिका आपण पाहिली आहे सिलिकॉन डायऑक्साइडची दुसरी भूमिका मास्किंग ऑक्साईड आहे सिलिकॉन डायऑक्साइडची तिसरी भूमिका म्हणजे पॅड ऑक्साईड्स मध्ये पॅड म्हणून वापरणे त्यानंतर आपल्याकडे चौथी भूमिका आहे जी 10 नॅनोमीटर आणि 1 नॅनोमीटर दरम्यान आहे आम्ही हे गेट ऑक्साईड किंवा टनेलिंग ऑक्साइड म्हणून वापरू शकतो जेव्हा आपण सैद्धांतिकदृष्ट्या MOSFET समजतो तेव्हा आपण पाहतो की गेट ऑक्साईडचा एक पातळ थर आहे ज्याची जाडी 1 ते 10 नॅनोमीटर आहे हे MOSFET च्या प्रकारानुसार देखील बदलू शकते आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ते बदलेल मुद्दा असा आहे की जेव्हा आपण MOSFET शिकतो जेव्हा आपण पातळ थर म्हणतो तेव्हा आपण नेहमी म्हणू शकता की या मूल्याच्या आसपास कुठेतरी 1 ते 10 नॅनोमीटर आहे अशा प्रकारे थर्मल ऑक्सिडेशन वापरून ऑक्साईडचा पातळ थर देखील वाढविला जाऊ शकतो पुढची पायरी काय आहे 1 नॅनोमीटर तुम्हाला परिमाणांचे महत्त्व कळते मी तुम्हाला सांगितले होते की एका माणसाच्या केसांची जाडी सुमारे 70 ते 100 मायक्रॉन असते 1 मिलिमीटर म्हणजे 1000 मायक्रॉन मानवी केस सुमारे 70 ते 100 मायक्रोमीटर असतात तर आपण 1 नॅनोमीटरबद्दल बोलत आहोत तर ते अत्यंत पातळ आहे नेटिव्ह ऑक्साईड साफ करण्यापासून आम्ही हे रासायनिक ऑक्साईड म्हणून वापरतो असे असल्यास जर तुम्हाला मूळ ऑक्साईड्सपासून रासायनिक ऑक्साईड्स स्वच्छ करायचे असतील तर आमची जाडी सुमारे 1 नॅनोमीटर असू शकते हे थर्मलली वाढलेले ऑक्साइड आहे जिथे आपण ऑक्साईडची जाडी 1 नॅनोमीटर ते 1 मायक्रॉन बदलू शकतो आता आपण डिपॉझिट केलेल्या ऑक्साईड्सबद्दल बोलूया एक म्हणजे धातूचे थर आणि STI यांच्यातील बॅकएंड इन्सुलेटर धातूच्या थरांमधील बॅकएंड इन्सुलेटर म्हणजे जर माझ्याकडे दोन धातू असतील आणि मला काही वेगळे करायचे असेल तर मी ते काही ऑक्साईड सामग्रीसह वेगळे करेन मी ऑक्साईड सामग्रीसह वेगळे केले आहे जेणेकरून ते 2 धातूंमधील इन्सुलेट सामग्री म्हणून कार्य करते अर्थात या जमा केलेल्या ऑक्साईडचे दुसरे ऑपरेशन पुन्हा मास्किंग ऑक्साईड म्हणून आहे तर आम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायला हव्या होत्या एक म्हणजे LPCVD कमी दाबाचे केमिकल वेपर डिपॉझिशन हे 1150 ते 1200 अंश सेंटीग्रेड तापमानात चालते हे सिलिकॉन डायऑक्साइड वाढवण्यासाठी आहे थर्मल वाढलेले ऑक्साईड दुसऱ्याला PECVD म्हणतात PECVD म्हणजे प्लाझ्मा एन्हांस्ड केमिकल वेपर डिपॉझिशन हे 100 ते 400 अंश सेंटीग्रेड पर्यंत केले जाऊ शकते LPCVD मध्ये आवश्यक तापमान 1150 अंश सेंटीग्रेड ते 1200 अंश सेंटीग्रेड होते तर PECVD मध्ये आवश्यक तापमान 100 ते 400 अंश सेंटीग्रेड दरम्यान असते म्हणूनच जेव्हा जेव्हा आपल्याकडे तापमानास सेन्सिटिव्ह असलेली सामग्री असते म्हणजेच जास्त तापमानामुळे प्रभावित होऊ शकते तेव्हा आपण प्लाझ्मा एन्हांस्ड केमिकल वेपर डिपॉझिशन साठी जाऊ शकतो खाली असलेल्या सब्सट्रेट्ससाठी उच्च तापमानाबद्दल काळजी करू नका आम्ही LPCVD वापरू शकतो उदाहरणार्थ आपण सिलिकॉन घेतल्यास 1150 ते 1200 अंश सेंटीग्रेडमध्ये काहीही होणार नाही ते नष्ट होईल याची आम्हाला खरोखर काळजी नाही परंतु जर तुमच्याकडे अल्युमिनियम असेल ज्यावर तुम्हाला ऑक्साइड वाढवायचा असेल तर तुम्ही 1150 किंवा 1200 डिग्री सेंटीग्रेडवर ऑक्साईड वाढवू शकत नाही कारण अॅल्युमिनियम वितळेल तर मुद्दा असा आहे की ऑक्सिडेशनचे 2 प्रकार आहेत एक म्हणजे जेव्हा आपण ते वाढवतो एक म्हणजे जेव्हा आपण ते जमा करतो जेव्हा तुम्ही ते वाढवता तेव्हा तुमच्याकडे वाढलेल्या सिलिकॉन डायऑक्साइड चा वेगवेगळा वापर होतो जसे की फील्ड ऑक्साईड मास्किंग ऑक्साइड पॅड ऑक्साइड गेट ऑक्साइड किंवा टनेलिंग ऑक्साइड केमिकल नेटिव्ह ऑक्साइडचे रासायनिक ऑक्साईड आणि शेवटी तुमच्याकडे नेटिव्ह ऑक्साईड्स साफ करणे नंतर तुमच्याकडे मेटल लेयर आणि मास्किंग ऑक्साईड्स दरम्यान बॅकएंड इन्सुलेटर आहेत तर हा आयसी उद्योगात सिलिकॉन डायऑक्साइडचा वापर आहे HF वापरून Si आणि SiO2 मधील खूप चांगली नक्षी निवड जर माझ्याकडे सिलिकॉनवर सिलिकॉन डायऑक्साइड असेल आणि मी ते HF किंवा बफर हायड्रोफ्लोरिक ऍसिडमध्ये बुडवले तर आम्हाला फक्त सिलिकॉन मिळेल सिलिकॉन डायऑक्साइड सिलिकॉनला प्रभावित न करता एच केले जाईल सिलिकॉन प्रभावित होणार नाही सिलिकॉन डायऑक्साइड सामान्य डोपेंट्ससाठी डिफ्युजन मास्क म्हणून काम करू शकतो याचा अर्थ काय मी तुम्हाला ते येथे दाखवतो जर माझ्याकडे एक थर असेल माझ्या तळहाताचा एक थर आहे आणि हा हार्ड ड्राइव्ह दुसरा स्तर आहे आणि हा सिलिकॉन आहे आणि हा सिलिकॉन डायऑक्साइड आहे मग मी ही बाजू दाखवली तर काय होईल जो भाग सिलिकॉन डायऑक्साईडने झाकलेला आहे जर मी त्याचा प्रसार केला तर त्याखालील भाग म्हणजेच माझ्या तळहाताचा भाग जो सिलिकॉन मानला जातो तर सिलिकॉन डायऑक्साइडने व्यापलेल्या भागात सिलिकॉनचा प्रसार होणार नाही याचा अर्थ सिलिकॉन डायऑक्साइड डोपेंटसाठी मास्क म्हणून कार्य करते आता आपण कोणत्या प्रकारचे सामान्य डोपंट वापरू शकतो म्हणून जर तुम्ही स्क्रीनवर परत गेलात तर तुम्हाला आढळेल की अनेक सामान्य डोपंट आहेत बोरॉन गॅलियम फॉस्फरस आर्सेनिक अँटिमनी आणि आर्सेनाइड त्यानंतर तुम्ही पाहू शकता की सिलिकॉन डायऑक्साइड हा 0 1 ते 1 मायक्रॉन मास्किंगसाठी उच्च तापमानाच्या ऑक्साईड्सवर प्रसाराविरूद्ध निवडक मास्क देऊ शकतो येथे आपण मास्क ची जाडी पाहू शकता आणि प्रसारासाठी सिलिकॉन डायऑक्साइड वाढवू शकता 900 डिग्रीवर तुम्हाला एवढी जाडी आवश्यक आहे आणि जर तुम्हाला बोरॉन आणि फॉस्फरससाठी 1200 डिग्री हवी असेल तर सिलिकॉन डायऑक्साइडसाठी आवश्यक असलेली जाडी किती आहे या विशिष्ट सिलिकॉनवर डोपंटसाठी मास्क म्हणून काम करणे आवश्यक आहे तुमच्या MOSFETs साठी तुमचे N चॅनेल आणि P चॅनेल तयार करण्यासाठी बोरॉन आणि फॉस्फरस हे सर्वात सामान्य डोपंट आहेत याचा अर्थ आता आम्हाला समजले आहे की जेव्हा आपण MOSFET बद्दल बोलतो तेव्हा सिलिकॉन डायऑक्साइड हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे म्हणून जर तुम्ही स्लाइडवर परत आलात तर तुम्हाला दिसेल की 2 प्रकारचे ऑक्सिडेशन आहेत ड्राय ऑक्सिडेशन आणि वेट ऑक्सिडेशन जेव्हा तुम्ही ड्राय ऑक्सिडेशन बद्दल बोलता तेव्हा तुमच्याकडे सिलिकॉन 1200 डिग्री सेंटीग्रेड तापमानात एक वेफर असते जे थर्मल भट्टीत लोड केले जाते भट्टी कशी दिसते ते मी तुम्हाला दाखवतो आणि तुम्ही ऑक्सिजन गरम केलेल्या वेफरवर टाकता जो सिलिकॉन आहे त्यानंतर ऑक्सिजन सिलिकॉनवर प्रतिक्रिया देईल आणि सिलिकॉन डायऑक्साइड तयार करेल तुम्ही पहा इथे आपण थेट ऑक्सिजनचा वापर केला आहे आम्ही पाण्याची वाफ वापरली नाही याचा अर्थ आम्ही ड्राय ऑक्सिडेशन तंत्र वापरले आहे जर माझ्याकडे क्षैतिज ट्यूब फर्नेसमध्ये उच्च तापमानात सिलिकॉन वेफर असेल आणि जर मी पाण्याच्या वाफेच्या रूपात ऑक्सिजन इंजेक्ट केले तर याचा अर्थ मी ऑक्सिजन घेतो आणि तो बबलर मधून जातो ज्यामध्ये पाणी असते आणि ते गरम होते त्यामुळे पाण्याची वाफ माझ्या सिलिकॉनमध्ये नेली जाईल अशावेळी माझ्याकडे सिलिकॉन पाण्याच्या वाफेवर प्रतिक्रिया देत आहे तर जेव्हा मी माझे समीकरण संतुलित करतो तेव्हा माझ्याकडे काय असेल Si 2H2O 🡪 SiO2 2H2 या तंत्राला वेट ऑक्सिडेशन म्हणतात या तंत्राला ड्राय ऑक्सिडेशन म्हणतात अशा प्रकारे आपल्याला 2 प्रकारचे ऑक्सिडेशन माहित आहे एक ड्राय ऑक्सिडेशन आणि एक म्हणजे वेट ऑक्सिडेशन हे दोन्ही ऑक्सिडेशन 900 ते 1200 अंश सेंटीग्रेडवर केले जातात जेथे वेट ऑक्सिडेशन ड्राय ऑक्सिडेशन पेक्षा सुमारे 10 पट वेगाने होते ड्राय ऑक्सिडेशन कुठे वापरले जाते हे ड्राय ऑक्सिडेशन आणि वेट ऑक्सिडेशन चे अनुप्रयोग आहेत प्रथम ड्राय ऑक्साईड समजून घेऊ ड्राय ऑक्साईड साधारण ० ०५ ते ० ५ मायक्रॉन पातळ असतो आणि गेट ऑक्साईडसाठी उत्कृष्ट इन्सुलेटर आहे तर अतिशय पातळ गेट ऑक्साईडसाठी आपल्याला ऑक्सिनिट्राइड्स तयार करण्यासाठी नायट्रोजन जोडावा लागेल आम्हाला वेट ऑक्सिडेशन मध्ये जटिलतेबद्दल काळजी करण्याची गरज नाही ड्राय ऑक्सिडेशन चा वापर गेट ऑक्साइडसाठी केला जाऊ शकतो तर वेट ऑक्सिडेशन साठी जाडी 0 5 मायक्रॉनपेक्षा जास्त परंतु 2 5 मायक्रॉनपेक्षा कमी असेल अशा प्रकारे फील्ड ऑक्साईड्स आणि मास्किंग साठी हे एक चांगले इन्सुलेटर आहे वेट ऑक्सिडेशन चा तोटा असा आहे की ऑक्साईडची गुणवत्ता फिल्ममधून हायड्रोजन वायूच्या डिफ्युजन मुळे प्रभावित होते ज्यामुळे इलेक्ट्रॉन प्रवाहासाठी मार्ग तयार होतात याचा अर्थ जर मला गेट ऑक्साईडचा पातळ थर हवा असेल तर मी वेट ऑक्सिडेशन वापरू शकत नाही कारण त्यात पिन होल असू शकतात ज्यातून इलेक्ट्रॉन वाहू शकतो हे पिन होल फिल्ममधून बाहेर पडणाऱ्या हायड्रोजन वायूने तयार केले आहेत कारण तुमच्याकडे SiO2 आणि 2H2 देण्यासाठी Si 2H2O आहे म्हणून गेट ऑक्साईडच्या बाबतीत आपण ऑक्सिडेशन साठी जावे तर फील्ड ऑक्साईड किंवा मास्किंग ऑक्साइडसाठी आपण वेट ऑक्सिडेशन वापरू शकतो स्लाईडच्या पुढील भागात जाऊया खोलीतील तापमान हवेतील सिलिकॉन 'नेटिव्ह ऑक्साइड'native oxide' तयार करते म्हणून जर तुम्ही फक्त खोलीच्या तपमानावर सिलिकॉन ठेवला तर तुम्हाला आढळेल की तेथे ऑक्साईडचा पातळ थर उगवला आहे जो अत्यंत खराब इन्सुलेटर आहे परंतु सिलिकॉनच्या पृष्ठभागावर प्रक्रिया करण्यास अडथळा आणू शकतो म्हणजेच सिलिकॉनच्या प्रक्रियेवर त्याचा परिणाम होईल अशा प्रकारे आपल्याला नेहमी HF मध्ये सब्सट्रेट 5 ते 10 सेकंदांसाठी बुडवावे लागेल ते स्वच्छ करावे लागेल आणि नंतर प्रक्रिया सुरू करावी लागेल थेट सिलिकॉन घेऊ नका आणि ऑक्साईड वाढवण्याचे काम सुरू करू नका कारण आम्हाला काय समजले आहे की जरी सिलिकॉन खोलीच्या तपमानावर असले तरी ते ऑक्साईडचा अत्यंत पातळ थर तयार करेल जो खराब इन्सुलेटर आहे परंतु प्रक्रियेत अडथळा आणू शकतो म्हणून जेव्हाही तुम्ही सिलिकॉन वेफर घ्याल तेव्हा ते नेहमी 5 ते 10 सेकंदांसाठी बुडवा आणि नंतर प्रक्रिया सुरू ठेवा आपण पाहू शकता की व्हॉल्यूम एक्सपानशन 2 2 पट किंवा 1 बाय 0 तर SiO2 मध्ये कम्प्रेसिव स्त्रेस आहे सिलिकॉनची विशिष्ट जाडी विशेषत सिलिकॉन डायऑक्साइडची आणि गणना करून ती ० ४६ कशी मोजता येईल हे फक्त हेच समजते आता आपण काय पाहतो आपल्याला थर्मल ऑक्सिडेशन पद्धती पहाव्या लागतील ऑक्सिडेशन दुसरे वेट ऑक्सिडेशन तर तिसरे तुमचे पायरोजेनिक ऑक्सिडेशन आहे सर्व प्रकरणांमध्ये सामान्य गोष्टी दिसतात फर्नेस आणि होरिझोंट्ल ट्यूब फर्नेस ट्यूब क्षैतिज दिशेने असते म्हणून तिला होरिझोंट्ल ट्यूब फर्नेस म्हणतात जर ट्यूब उभ्या दिशेने असेल तर उभ्या वर्टीकल फर्नेस ते उच्च तापमानात असावे जर बबलर गुंतलेला असेल तर ते वेट ऑक्सिडेशन आहे जर बबलरचा समावेश नसेल तर ते ऑक्सिडेशन आहे या प्रणालीकडे पहा जिथे आपण पाहतो की पहिली 3 ट्यूब होरिझोंट्ल ट्यूब फर्नेस आहे दुसरी एक उभी भट्टी आहे कारण ती उभ्या दिशेने आहे वर्टीकल फर्नेसइतकी लोकप्रिय नाही आणि होरिझोंट्ल फर्नेस ही सिलिकॉन डायऑक्साइड वाढवण्यासाठी अत्यंत लोकप्रिय फर्नेस आहे या होरिझोंट्ल फर्नेस 3 झोन तापमान आहेत ते झोन 1 झोन 2 आणि झोन 3 आहेत आणि म्हणूनच याला मल्टी झोन तापमान नियंत्रणासह तीन ट्यूब होरिझोंट्ल फर्नेस म्हणतात आम्ही झोनचे तापमान वैयक्तिकरित्या नियंत्रित करू शकतो हा या विशिष्ट अभ्यासक्रमाचा भाग नसल्यामुळे आम्ही त्याची काळजी करत नाही आम्ही फक्त समजतो की सिलिकॉन डायऑक्साइड वाढवण्यासाठी आम्ही होरिझोंट्ल ट्यूब फर्नेस वापरतो या विशिष्ट तंत्राला LPCVD असेही म्हणतात आपण पाहू शकता की एक अभियंता वेफर लोड करत आहे फर्नेस भरलेला वेफरचा संच तुम्ही पाहू शकता होरिझोंट्ल फर्नेस किंवा ट्यूब फर्नेस कशी दिसते आम्ही ही प्रतिमा प्रोफेसर बो कुई यांनी दिलेल्या व्याख्यानावरून घेतली आहे आणि ते वॉटरलू येथील आहेत म्हणून मी त्याच्या स्लाइडवरून ही विशिष्ट प्रतिमा घेतली आहे तुम्ही त्याच्या स्लाइड्स आणि त्याचे सादरीकरण देखील पाहू शकता जे तुम्हाला पुढील सिलिकॉन डायऑक्साइड समजून घेण्यास मदत करेल मला फक्त एक भाग घ्यायचा आहे जिथे तुम्हाला थर्मल ऑक्साईड कसा वाढतो हे समजेल म्हणूनच आम्ही ही विशिष्ट स्लाइड घेतली आहे आणि येथे तुम्ही अगदी स्पष्टपणे पाहू शकता की तुमच्याकडे सिलिकॉन वेफर्ससाठी एक धारक आहे आणि तापमान 1100 ते 1200 डिग्री सेंटीग्रेडच्या आसपास खूप जास्त आहे तुम्हाला होरिझोंट्ल ट्यूब फर्नेस च्या आत वेफर लोड करावे लागेल जसे तुम्ही येथे पाहू शकता तेथे एक सिलिकॉन रॉड आहे ज्याद्वारे तुम्ही वेफरला आत ढकलू शकता येथे हीटिंग कॉइल्स गॅस इनलेट आणि क्वार्ट्ज ट्यूब आहेत ही सामान्यत क्वार्ट्ज ट्यूब असते आणि क्वार्ट्ज खूप उच्च तापमान सहन करू शकते क्वार्ट्ज किंवा काचेपासून बनविलेले ट्यूबलर रिअॅक्टर प्रतिरोधाने गरम केले जाते जे काहीही नसून गरम कॉइल असते ऑक्सिजन किंवा पाण्याची वाफ अणुभट्टीतून वाहते आणि 1 सेंटीमीटर प्रति सेकंदाच्या ठराविक वेगाने सिलिकॉन वेफर्स पास करतात हा पाण्याच्या वाफेचा वेग आहे जो आपण होरिझोंट्ल ट्यूब फर्नेस च्या आत लोड केलेल्या सिलिकॉन वेफर्समधून पार करू शकतो अशा प्रकारे आपण थर्मल ऑक्साईड वाढवू शकतो तर मित्रांनो मला आशा आहे की आपण आज काय अभ्यास केला आहे ते तुम्हाला समजले असेल आम्ही काय अभ्यास केला आहे SiO2 चा वापर पाहिला 2 उदाहरणे जिथे आपण सिलिकॉन डायऑक्साइड वापरू शकतो एक बायोसेन्सर आहे तर दुसरा MEMS आधारित सेन्सर आहे दोन्ही प्रकरणांमध्ये आम्ही सिलिकॉन डायऑक्साइड वापरला आहे पुढे मी तुम्हाला IC इंडस्ट्रीमध्ये सिलिकॉन डायऑक्साइडचा वापर दाखवला जिथे थर्मली ऑक्साईड आणि डिपॉझिट ऑक्साईड असतात आणि जाडी बदलून आम्ही फील्ड ऑक्साईड मास्किंग ऑक्साईड गेट ऑक्साइड आणि पॅड ऑक्साइडसह अनेक स्तरांसाठी ते लागू करू शकतो आम्हाला माहित आहे की हायड्रोफ्लोरिक ऍसिड वापरून सिलिकॉन डायऑक्साइड खोदला जाऊ शकतो आणि नंतर सामान्य डोपेंट्सबद्दल सांगताना सिलिकॉन डायऑक्साइड सामान्य डोपेंट्सच्या प्रसारासाठी मास्क म्हणून कसे कार्य करू शकते बोरॉन आणि फॉस्फरस हे सर्वाधिक वारंवार वापरले जाणारे डोपंट आहेत आम्ही ऑक्सिडेशन आणि ते ओले ऑक्सिडेशन कसे वेगळे आहे याबद्दल चर्चा केली आम्ही ऑक्सिडेशन कसे वापरले जाऊ शकते आणि आम्ही ऑक्सिडेशन कुठे वापरतो यावर चर्चा केली जेव्हा तुमच्याकडे गेट ऑक्साइड ऑक्साईडचा पातळ थर असतो तेव्हा आम्ही ऑक्सिडेशन वापरतो कारण वेट ऑक्सिडेशन इलेक्ट्रॉनसाठी एक मार्ग तयार करतो जो प्रवाह करू शकतो ज्यामुळे तुमच्या सर्किटमध्ये समस्या निर्माण होते म्हणूनच आम्ही गेट ऑक्साईडसाठी वेट ऑक्सिडेशन वापरू शकत नाही ओले ऑक्सिडेशन फील्ड ऑक्साइडसाठी वापरले जाऊ शकते मग आम्ही पाहिले की SiO2 संकुचित आहे आणि संकुचित सुद्धा गणना केली जर तुमच्याकडे सिलिकॉन डायऑक्साइडच्या जाडीपेक्षा सिलिकॉनची जाडी असेल तर तुम्ही आण्विक SiO2 द्वारे आण्विक आकारमान कसे मोजू शकता यावर आम्ही चर्चा केली आहे जिथे आम्ही हे समीकरण पाहिले आणि ते 0 46 च्या समान असल्याचे आढळले त्यानंतर आम्ही थर्मल ऑक्सिडेशन पद्धती पाहिल्या ज्यामध्ये होरिझोंट्ल ट्यूब फर्नेस आणि उभ्या ट्यूब फर्नेस चा समावेश होता शेवटी अभियंता होरिझोंट्ल ट्यूब फर्नेस च्या आत वेफर कसे लोड करत आहे याचे छायाचित्र आम्ही पाहिले आम्हाला आढळले की ट्यूब क्वार्ट्जची बनलेली आहे आम्हाला हे देखील आढळले की गॅस इनलेट जिथून आम्ही गॅसचा परिचय करू शकतो आमच्याकडे हीटिंग कॉइल्स असू शकतात आणि फर्नेस च्या आत वेफरला पुढे ढकलण्यासाठी आमच्याकडे सिलिकॉन रॉड असू शकतो पुढील वर्गात आपण PECVD चा वापर त्वरीत कसा करता येईल ते पाहू आणि डिपॉझिशन तंत्राकडे वळू कारण MOSFET मध्ये आपल्याला काही धातू जमा करावी लागतात तुम्ही हे धातू कसे जमा कराल आत्तापर्यंत आपण MOSFET मध्ये सब्सट्रेट सिलिकॉन आणि ऑक्साईड पाहिले आहे पुढे आपल्याला धातूचा संपर्क पहावा लागेल त्यानंतर आपण लिथोग्राफी पाहू आणि शेवटी MOSFET साठी प्रक्रिया प्रवाह समजून घेऊ मला आशा आहे की तुम्हाला MOSFET मध्ये थर्मल ऑक्साईडचा वापर समजला असेल विशेषतः गेट ऑक्साइड आणि फील्ड ऑक्साइड थर्मल ऑक्सिडेशन वेट ऑक्सिडेशन तंत्र आणि ऑक्सिडेशन तंत्राद्वारे केले जाऊ शकते कृपया हे व्याख्यान नीट वाचा आणि जोपर्यंत आम्ही MOSFET प्रक्रिया पूर्ण करत नाही तोपर्यंत थोडा धीर धरा एकदा आम्ही MOSFET प्रक्रियेच्या प्रवाहावर पोहोचलो आणि तुम्हाला अजूनही काही प्रश्न असल्यास तुम्ही मला विचारू शकता किंवा TA ला विचारू शकता तुमच्या कुतूहलासाठी आणि तुमच्या सर्व प्रश्नांसाठी आम्ही तुम्हाला संभाव्य समाधानासह परत मिळवू तोपर्यंत काळजी घ्या पुढच्या वर्गात भेटू